स्पेशल टॉपिक्स कनफाईण्ड मेसोनरी गुड मॉर्निंग ह्या शेवटच्या मोड्यूल मध्ये आपण जे काही खास विषय अभ्यासत आहोत त्यापैकी दूसरा विषय आज आपण बघणार आहोत आजचा आपला विषय आहे कनफाईण्ड मेसोनरी हयच्या आधी कोर्स मध्ये सांगितल्याप्रमाणे कनफाईण्ड मेसोनरी म्हणजे मेसोनरी कन्स्ट्रक्शन मधील 'स्ट्रक्चरल टायपोलॉजी' गेल्या काही वर्षात ह्याचा वापर आपल्या देशात वाढला आहे पण तरीही ही काही नवीन टायपोलॉजी नाहीये ही आधिपासूनच होती आणि भूकंपात येणार्या फोर्सेस मध्ये ही खूप छान काम करते काही देशांमध्ये ह्या टायपोलॉजीचे विविध प्रकार आहेत भूकंपाची बर्यापैकी हालचाल असलेल्या देशांमध्ये जसं की साऊथ अमेरिका मधील चिली मध्ये भरपूर कनफाईण्ड मेसोनरी कन्स्ट्रक्शन आहेत जसे की रहिवासी इमारती छोट्या छोट्या ऑफिस बिल्डिंग्स शाळेच्या इमारती ई आणि कनफाईण्ड मेसोनरीचा फायदा असा आहे की ती बांधायला अगदी सोपी आहे आणि कमीत कमी नियम आणि सूचना देऊन सुद्धा एक स्ट्रक्चरली फेव्हरेबल टायपोलोजी जमिनीवर तयार करता येऊ शकते म्हणून अशा ठिकाणी कनफाईण्ड मेसोनरी हा एक चांगला भूकंपविरोधी उपाय समजला जातो आज नॅशनल बिल्डिंग कोडच्या 2016च्या आवृत्ती मध्ये कनफाईण्ड मेसोनरी वर एक भाग उपलब्ध आहे पण ही अशी टायपोलोजी आहे जिथे खूप अवघड असं डिझाईन वापरलं जात नाही पण महितीपूर्ण सल्ले आणि सूचना दिल्या जातात जेणेकरून तुम्हाला बांधकामाची माहिती पूर्ण मिळू शकेल तर मी आता ह्या टायपोलोजीचा आढावा घेतो आणि बघतो की नॅशनल बिल्डिंग कोड मध्ये मेसोनरी कन्स्ट्रक्शन बद्दल काय सूचना दिल्या आहेत पण हेसुद्धा बघण्यासारखं आहे की जास्तीचा रेझिस्टंस भूकंपाला मिळणारा जागतिक रेझिस्टंस आणि कनफाईण्ड मेसोनरीने भूकंपाला दिलेला चांगला प्रतिसाद कुठून येतो आणि छोट्या आकडेमोडीवरून हे काढता येईल की रि इन्फोर्स्ड कॉनक्रिट मध्ये बंदिस्त करणार्या घटकांमुळे जो बंदिस्तपणा मिळतो त्याच्यामुळे भिंतीची लवचिकता आणि शियर क्षमता किती वाढते तर नॅशनल बिल्डिंग कोड मध्ये सांगितल्याप्रमाणे कनफाईण्ड मेसोनरी हा स्वतःच रि इन्फोर्स्ड मेसोनरी किंवा मिनीमली रि इन्फोर्स्ड मेसोनरी ला एक चांगला पर्याय आहे आपल्याकडे अशी खास डिझाईन केलेली रि इन्फोर्स्ड मेसोनरी आहे ज्यामध्ये डक्टीलिटी रिस्पोस्न्स रीडक्षन फॅक्टर हा 4 एवढा मोठा आहे आपण अशी स्थिति बघत नाहीये की जिथे कनफाईण्ड मेसोनरी कन्स्ट्रक्शन हा त्या प्रकारच्या रि इन्फोर्स्ड मेसोनरी साठी एक पर्याय आहे पण रि इन्फोर्स्ड कॉनक्रिट बॅंड व्हर्टिकल बार्स आणि आरसी फ्रेम वापरुन कमीत कमी रि इन्फोर्स केलेल्या मेसोनरी साठी सुद्धा बांधकामामध्ये लोड घेणार्या भिंती असतात त्यामुळे गुरुत्वाकर्षणाला विरोध हा अशा भिंतींमुळेच होतो ज्या पोकळ किंवा भरीव मातीच्या विटा किंवा कॉनक्रिट ब्लॉक ने बनलेल्या असतात पण सगळ्यात महत्वाचा भाग आहेत ते म्हणजे बंदिस्त करणारे घटक जे उभे टाय कॉलम किंवा आडव्या RC टाय असतात ज्यांना आपण टाय बीम म्हणतो आणि ते विटांच्या भिंतीला बंदिस्त करतात जो चारही बाजूने भार सहन करणारा घटक आहे आता हे टाय मेंबर हे शक्यतो कॉलम आणि बीम च्या रि इन्फोर्स्ड कॉनक्रिट फ्रेम च्या भागांपेक्षा छोट्या क्रॉस सेक्शन चे असतात आणि हाच सगळ्यात महत्वाचा लक्षात ठेवण्यासारखा फरक आहे म्हणून कॉलम आणि बीम जसे RC फ्रेम मध्ये फ्लेक्झरल घटक असतात तसे ते ह्या ठिकाणी नसतात हयाठिकाणी ते बांधून ठेवणारे घटक असे समजले जातात त्यांचं एवढंच काम आहे की जेव्हा आपण रि इन्फोर्स्ड न केलेल्या भिंतीवर गुरुत्वाकर्षण सहन करण्यासाठी अवलंबून असतो तेव्हा त्यांनी टायपोलोजी मध्ये टेंसाईल रेझिस्टंस द्यावा आता बघूयात कनफाईण्ड मेसोनरीचे वेगवेगळे रचनात्मक भाग बघूयात भार सहन करणारी भिंत ही गुरुत्वाकर्षणाचा भार पण सहन करते आणि ती शियर भिंत सुद्धा असल्यामुळे बाजूने येणारे फोर्सेस पण सहन करते त्यामुळे ह्याची ही दोन्हीही कामे आहेत बाजूने येणार्या फोर्सेस साठी ही शियर भिंत सुद्धा बांधून ठेवणार्या घटकांबरोबर आहे जिथे बांधून ठेवणारे घटक आणी शियर भिंत ह्यामध्ये संबंध येतो पण गुरुत्वाकर्षण सहन करण्यासाठी ही भार सहन करणारी भिंत सुद्धा आहे आपण जे बांधून ठेवणारे घटक म्हणत आहे हे उभे आणि आडवे घटक आहेत आणि ते रि इन्फोर्स न केलेल्या भिंतीला टेंसाईल स्ट्रेंथ आणि डक्टिलिटी देतात तसंच फ्लोअर स्लॅब आणि रुफ स्लॅब आहेत जेव्हा त्यांचं बांधकाम करतात तेव्हाच ते खूप मजबूत आडवे डायफ्राम असतात आणि ते गुरुत्वाकर्षणाचा फोर्स आणि बाजूने येणारे फोर्स हे सहन करू शकतात तुम्ही प्लिंथ बॅंड वापरलाच पाहिजे जो बांधकाम प्रणालीमध्ये बांधून ठेवणारा अगदी पहिला घटक आहे हा टाय बीम सगळ्यात खाली असतो आणि तो भिंतीतून येणारे उभे आणि आडवे फोर्सेस फाउंडेशन ला हस्तांतरित करतो आणि हे फाउंडेशन हे रनिंग फाउंडेशन आहे ज्याबद्दल आपण थोड्या वेळात माहिती घेणार आहोत तर जर आपण कनफाईण्ड मेसोनरी कन्स्ट्रक्शन आणि रि इन्फोर्स्ड कॉनक्रिट फ्रेम कन्स्ट्रक्शन हयामधील मूळ फरक बघत असू तर ते कोणते असतील त्याची सुरुवात अगदी बांधकामाच्या क्रमापासूनच होते रि इन्फोर्स्ड कॉनक्रिट फ्रेम स्ट्रक्चर मध्ये आधी फ्रेम बनवतात म्हणजे तुमच्याकडे आधी वेगवेगळे फुटिंग असतात किंवा राफ्ट फाउंडेशन असते आणि मग तुमच्याकडे फ्रेमिंगचे घटक असतात आणि मग शेवटी नॉन स्ट्रक्चरल इनफील्ड भिंत जी फक्त पार्टिशन म्हणून काम करते ती त्यात घेतली जाते पण कनफाईण्ड मेसोनरी कन्स्ट्रक्शन मध्ये आधी भिंत बांधतात आणि मग त्याला बंदिस्त करणारे घटक बांधले जातात आपण बघत असलेले आडवे आणि उभे बांधून ठेवणारे घटक हे रि इन्फोर्स्ड कॉनक्रिट वापरुन बांधले जातात असे गृहीत धरून भिंत बांधली जाते आणि जसं की आपण ह्या फोटोमध्ये बघू शकतो भिंत बांधून झाल्यावर मेसोनरी बांधकामाच्या कडेला एक छोटी फट ठेवली जाते तुम्ही बघू शकता की स्टील रिइन्फोर्समेंट आधीच रचलेली आहे आणि त्यानंतर कॉनक्रिटिंग करून हा बंदिस्त करणारा घटक पूर्ण केला जातो तर हाच महत्वाचा मूळ फरक आहे की कनफाईण्ड मेसोनरी मध्ये बंदिस्त करणारे घटक हे भिंत बांधून झाल्या झाल्या लगेचच बांधले जातात विद्यार्थी आडवे बांधून ठेवणारे टाय वापरुन आडवे बांधून ठेवणारे टाय वापरुन हो तर जेव्हा तुम्ही भिंतीच्या वर येता तेव्हा रिइन्फोर्समेंट योग्य जागेवर रचलेली असते आणि त्यानंतर कॉनक्रिटिंग केलं जातं विद्यार्थी सर तुम्ही बनवू शकता का तुम्ही असं म्हणत आहात की भिंत भांधकाम हे दोन लिफ्ट मध्ये केलं जातं आणि तुमच्याकडे रिटर्न वॉल असू शकते जी बांधकाम सुरू असताना मुख्य प्लेन सोडून रेजिस्टन्स उपलब्ध करून देते आपण खूप लांब भिंतींबद्दल बोलत नाहीये ह्या रहिवासी इमारतीच्या आकाराच्या आहेत त्यामुळे ते मोठा त्रासदायक मुद्दा ठरू शकतील जर कामगारांचं काम चांगलं नसेल आणि वळंब्याच्या बाहेर असलेली भिंत तुम्हाला मिळेल आणि मला वाटतय की तोच क्रम आहे म्हणजे आपल्याकडे रिटर्न वॉल नसल्यामुळे बांधकाम सुरू असताना आपल्याला ते समजून घ्यावं लागेल साईट वर काही अशा उपाययोजना करायला हव्यात की जेणेकरून वार्याच्या मार्यामध्ये भिंत सुरक्षित ठेवता येईल अगदी वार्यासकट पण इतर कोणतीही विशेष आवश्यकता नाहीये तर वर्तनच्या बाबतीत पुन्हा मूलभूत फरक म्हणजे मेसोनरी आणि कनफाईण्ड मेसोनरी बांधकामामध्ये भार सहन करणार्या आणि गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने काम करणार्या भिंतींचं काम आणि रि इन्फोर्स्ड कॉनक्रिट बांधकामात होणारी फ्रेम अॅक्शन रिइन्फॉर्स काँक्रीट फ्रेम कंस्ट्रक्शन मध्ये फ्रेमिंग एक्शन असते आपण इथे असं म्हणत नाहीये कि फ्रेमिंग एक्शन आहे जरी सगळे टाय एकत्र जोडले गेलेले आहेत आपण फ्रेमिंग एक्शन बघत नाही आहोत तर आपण टायिंग एक्शन बघत आहोत जी या घटकांमुळे तिथे उपलब्ध झालेली आहे आणि शेवटी फाउंडेशन तर रीइंफोर्स काँक्रीट फ्रेम इलेमेंटचं फाउंडेशन फ्रेम मधला प्रत्येक उभा घटक जो कॉलम असतो त्याला स्वतः चं फाउंडेशन असतं ते कदाचित आयसोलेटेड फुटिंग असेल किंवा कंबाईंड फुटिंग असेल किंवा राफ्ट फाउंडेशन असेल त्याच वेळेला कंफाईंड मेसोनरी कन्स्ट्रक्शन मध्ये जे बांधून ठेवणारे घटक असतात ज्यांना आपण टाय म्हणतो त्यांना स्वतःचं स्वतंत्र फुटिंग नसतं ते आत्ताच्या दुसऱ्या फाउंडेशन वर ठेवलेले असतात जे वजन सहन करणाऱ्या भिंतीचं फाउंडेशन असतं पण तुम्ही प्लीन्थ बीम वापरू शकता जो टाय ची स्टील रीइन्फोर्समेंट थेट फाउंडेशनशी जोडायला मदत करतो तर रनिंग फाउंडेशन विरुद्ध फुटिंग किंवा राफ्ट पण रीइंफोर्स काँक्रिट फ्रेम बांधकामामध्ये फ्लेग्जरल घटकाला त्याचं स्वतःचं फाउंडेशन असतं टाय घटक जो असतो त्याला स्वतःचं फाउंडेशन नसतं माझ्या स्लाईड मध्ये तुम्ही IIT गांधीनगर चे काही फोटो पाहू शकता जो एक शैक्षणिक भाग आहे आणि तिथं असं ठरवलं गेलं आहे की रहिवासी इमारतींपैकी शिक्षकांच्या काही इमारती ह्या कन्फाईंड मेसोनारी ची बांधकामे आहेत तर आपण बघत आहोत भूकंपप्रवण भाग 3 आणि तळमजला आणि वर 2 मजले असलेल्या बहुमजली इमारती ज्या कन्फाईंड मेसोनारी मध्ये रचल्या आणि बांधलेल्या आहेत तर हे सगळे फोटो हे कॅम्पसच्या बाबतीत तयार केलेल्या ड्रॉईंग आणि फोटोवरून आल्या आहेत कॅम्पसची रचना आणि घडवणूक ह्यावरून आलेले आहेत ज्यात कन्फाईंड मेसोनारी वर जास्त भर दिला गेला आहे भूकंपविरोधी बांधकामासाठी काय सूचना दिलेल्या आहेत तर खूप कमी आहेत कारण आधी म्हणालो तसं कोड तुम्हाला अवघड रचना करून बांधून ठेवणाऱ्या घटकांचा आकार ठरवायला सांगत नाही तर काही साध्या सूचना आणि उपाय दिलेले आहेत ज्यामुळे भूकंपाविरोधी बांधकाम जाऊ शकेल तर आता मी लगेचच नॅशनल बिल्डिंग कोड मधल्या काही ठराविक सूचना सांगतो ज्या आपण पुढं लक्षात ठेवूया बाजूने येणारे फोर्स मध्ये कसा परिणाम करतील हे बघण्यासाठी तर मजल्यांच्या संख्येसाठी अशा सूचना आहेत की B आणि C प्रकारच्या इमारतींसाठी 5 मजले बांधू शकता पण जर तुम्ही D आणि E प्रकारच्या इमारती बांधणार असाल तर 4 मजले बांधू शकता तर जर तुम्हाला IS 4326 मधली टेबल्स लक्षात असतील ज्यामध्ये इमारतींचे B ते E प्रकार आहेत तर हा कोड असं सांगतो की कन्फाईंड मेसोनारी ही अजून एक टायपोलॉजी आहे त्याचा वापर तुम्ही भूकंपविरोधी बांधकाम करण्यासाठी करू शकता रीइन्फोर्स बांधकाम हे एक आहे आणि बँड असलेलं पण रीइन्फोर्स नसलेलं बांधकाम हे दुसरं झालं पण कन्फाईंड मेसोनारी ही एक प्रकारचा उपाय असू शकतो जो भूकंपविरोधी असेल जे बांधून ठेवणारे घटक आहेत त्यात तुम्हाला खात्रीने बघायचं आहे की टाय बीम हे कमीत कमी प्लीन्थच्या पातळीवर आणि प्रत्येक मजल्याच्या पातळीवर असले पाहिजेत आणि दोन टाय बीम मधलं उभं अंतर 3 मीटर पेक्षा जास्त असू नये म्हणजे छोट्या इमारतींसाठी फाउंडेशन पासून सुरू करून प्रत्येक मजल्याच्या पातळीवर एक टाय बीम असला पाहिजे जर टाय कॉलम चा आकार 200 x 200 असेल तर ते शक्यतो 4 मीटर च्या अंतरावर ठेवलेले असतात तर तुमच्याकडे वजन सहन करणारी भिंत ही 200 230 किंवा त्याहीपेक्षा मोठी असू शकेल पण तुमचा टाय कॉलम हा मर्यादित आकाराचाच असतो जर ती 200 मिमी किंवा त्यापेक्षा जाड असेल तुम्हाला प्रत्येक 4 मीटर अंतरावर टाय कॉलम ठेवावे लागतील पण जर तुम्ही 100 किंवा 115 मिमी एवढी बारीक भिंत बघत असाल तर तुम्ही टाय कॉलम हे 3 मीटर अंतरावर ठेवायला पाहीजेत भिंतीच्या कोपऱ्यावर आणि जिथे जिथे 2 भिंती एकमेकांना भेटतात तिथे टाय कॉलम नक्की ठेवला पाहिजे शिवाय जेव्हा एखादी भिंत पुढे रिकामी असेल तिथेही टाय कॉलम ठेवावा जसं की दाराचा रिकामा भाग म्हणजे रिकामं टोक असलेली भिंत म्हणजेच त्या दाराच्या रिकाम्या जागेमध्ये दाराच्या जॅम्ब मध्येही टाय कॉलम बांधायला हवा नेहमीच्या भिंतींच्या बाबतीत काय असतं जर तुम्ही एकमजली किंवा दुमजली बांधकाम बघाल तर त्यामध्ये 100 मिमी किंवा 115 मिमी जाडीच्या अर्ध्या विटेच्या जाडीच्या भिंती असतात आणि जे 2 पेक्षा जास्त मजले बांधणार असाल तर तिथे कमीत कमी एका विटेच्या जाडीची भिंत लागेल इथे वॉल डेन्सीटी ही संकल्पना येते जी आपण पुढच्या आठवड्यात जेव्हा मूल्यांकन करू तेव्हा बघणार आहोत वॉल डेन्सीटी म्हणजे एखाद्या मजल्यावर असलेली बांधकामाच्या प्लॅनची घनता म्हणजे ह्यामध्ये तुम्ही एखादया मजल्यावरच्या संपूर्ण बंदिस्त भिंतीच्या बांधकामाचा क्रॉस सेक्शनल एरिया बघता आधी एका दिशेला आणि मग दुसऱ्या दिशेला अशा काटकोनात असणाऱ्या दोन्ही दिशांना तर वॉल डेन्सीटी म्हणजे एक दिशेला असलेल्या सर्व बंदिस्त भिंतींचा क्रॉस सेक्शनल एरिया भागीले सर्व मजल्यांच्या फ्लोअर प्लॅन मधल्या क्षेत्रफळाची बेरीज त्यामुळे आपण असं बघतोय की एका दिशेत प्रतिकार करणाऱ्या क्षेत्रफळाची म्हणजे भींतीची एकूण टक्केवारी विरुद्ध दुसऱ्या दिशेतली टक्केवारी भागीले पूर्ण इमारतीचा सर्व मजल्यांवरचा प्लॅन एरिया त्यामुळे वॉल डेन्सीटी ही प्रत्येक मजल्यासाठी काढू शकतो किंवा आख्या इमारतीसाठी मजल्याची काढायची असेल तर फक्त त्या माजल्याचा प्लॅन एरिया धरावा आणि जर पूर्ण इमारतीसाठी काढायची असेल तर मग सगळ्या मजल्यांचा प्लॅन एरिया धरावा आता हे काय दर्शवते तर प्लॅन मध्ये एकूण प्रतिकार करणारे क्षेत्रफळ किती आहे पण ह्याला मर्यादा आहेत आणि जेव्हा आपण मूल्यांकन करू तेव्हा तुम्हाला कळेल की हा फक्त एक मूळ आडाखा आहे की इमारतीला प्रतिकारशक्ती योग्य आहे का नाही ते बघण्याचा दगडी बांधकामाची भूकंपविरोधी क्षमता किती आहे ते बघण्यासाठी स्ट्रक्चरल प्लॅन डेन्सीटी ही आपण पडताळून पाहतो त्यामुळे बंदिस्त दगडी बांधकामाबाबत कोड असं सांगतो की जर तुम्ही भूकंपप्रवण क्षेत्र 3 मध्ये आहात तर कमीत कमी 2 डेन्सीटी हवी दोन्ही काटकोनातील दिशांमध्ये आणि जर तुम्ही क्षेत्र 4 किंवा 5 मध्ये असाल तर हीच संख्या अनुक्रमे 3 आणि 4 5 लागते तर ह्याची खात्री करणे हेही महत्वाचे ठरते जरी अर्ध्या आणि एक वीट जाडीच्या भिंतीच्या बाबतीत ज्या सूचना आहेत त्या भूकंपविरोधी भूमिकेतून सांगितलेल्या आहेत पण त्या भिंतीचा क्रॉस सेक्शन हा गुरुत्वाकर्षणाचं बल सहन करू शकतो का हेही बघावं लागतं तर असं आहे की हा आडाखा आहे तो चालू शकणाऱ्या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस वर अवलंबून आहे तर ह्या ज्या किमान लागणाऱ्या डायमेंशन्स आहेत त्या अशा असल्या पाहिजेत की कोडमध्ये दिलेल्या पातळीवर गुरुत्वाकर्षण आणि बाजूने येणारे फोर्स हे दोन्हीही सहन केले पाहिजेत ज्या अर्थी ह्या सूचना आणि सल्ले आहेत तुमच्याकडे विविध बांधून ठेवणाऱ्या घटकांसाठी काही सूचना आहेत आणि काही नियम आहेत जे बांधकाम सुरू असताना पाळले गेले पाहिजेत तर आपण भिंत टाय कॉलम टाय बीम फाउंडेशन आणि बाकीच्या बांधकामासाठी असणारी माहिती थोडक्यात आणि पटकन बघुयात तर असं सांगितलं गेलं आहे की भिंतींच्या उंची आणि जाडीचं गुणोत्तर हे 30 च्या खाली असलं पाहिजे आणि 30 हा आकडा आपल्याला असा मिळाला आहे की 30 एवढ्या गुणोत्तरानंतर जास्त बारीक झाल्याने भिंत अस्थिर होते अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजेभिंतीच्या कडांना टूथिंग केलं जातंय तर जर तुम्ही हा वरचा फोटो बघाल तर तुम्हाला कळेल की दोन्ही भिंतीच्या कडा कशा आहेत टूथिंग असं छोटं आहे की एक सोडून एक विटेच्या थरामध्ये अनियमितपणा आलेला आहे आणि असं सांगितलं गेलं आहे की हा बाहेर आलेला भाग 40 मिमी किंवा कमी असावा तर ह्या टूथिंग चं महत्व हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालं आहे आणि हे सांगितलं गेलं आहे की दर एक विटेच्या थरानंतर टूथिंग असणं हे चांगलं आहे कारण टाय कॉलम आणि रीइन्फोर्स न केलेलं भिंत बांधकाम यांना ते चांगल्या प्रकारे जोडतं ज्या भिंतीत हा उपाय केला जात नाही तिथं टाय कॉलम आणि बांधकाम एकत्र जोडले जायला त्रास होतो कारण दोघांचाही पृष्ठभाग सपाट असतो त्यामुळे शियर फोर्स हस्तांतरित व्हायला त्रास होतो संपूर्ण कल्पना अशी आहे की ह्या दोन्ही घटकांमध्ये जोड निर्माण झाला पाहिजे कारण आपल्याला ते दोन्ही एकत्र काम करायला पाहिजेत जेणेकरून जेव्हा तिथं काँक्रिट ओतलं जाईल आणि ते घट्ट होईल त्यावेळेला तिथं शियर जोड तयार होईल आणि ह्याचं फॉर्मवर्क हे बंद असेल जेणेकरून ते भरलं जाईल अगदी बरोबर आपण फॉर्मवर्क थोड्या वेळात बघणार आहोत पण भिंतीचे शटरिंग हे स्वतः एक साचा म्हणून काम करते जिथे गरज असेल तिथे तुम्ही भिंत आणि टाय कॉलम यांच्यामध्ये आडवा डॉवेल वापरू शकता आणि ह्या फोटोमध्ये जसं तुम्ही बघू शकता भिंतीच्या दोन्ही बाजूला फॉर्म वर्क लावलेले आहे जर ते कोपऱ्यात असेल तर ते बाहेरच्या दोन बाजूंना असेल आणि जर तो मधला टाय घटक असेल तर कोणत्याही एका बाजूला तुम्हाला फॉर्म वर्क वापरायला लागेल तर टाय कॉलम च्या बाबतीत कमीत कमी किती क्रॉस सेक्शनल एरिया असावा याची किमान गरज सांगितली आहे क्रॉस सेक्शनल आकार हा चौरस किंवा आयताकार असू शकतो आणि अशी सूचना आहे की जेव्हा तो कोपऱ्यावर असेल तो चौरसच असावा कोपऱ्यात असताना कमीत कमी 200 मिमी किंवा 230 मिमी एका विटेच्या जाडीएवढा असावा आणि बाकीच्या ठिकाणी ते 100x100 मिमी 114x114 मिमी 150x200 मिमी 150x230 मिमी एवढा असू शकतो तर आयताकार किंवा चौरस आकारासाठी लांबी रुंदीच्या किमती दिलेल्या आहेत कोपऱ्यात असलेला टाय कॉलम कोपऱ्यातल्या जागेत जास्त गरज असते त्यामुळे टाय कॉलम मध्ये किमान स्टील रीइन्फोर्समेंट ची गरज असते ती संगीतलेली आहे तसंच टाय कॉलमच्या वर आणि खाली आणि कॉलम शाफ्ट पाशी टाय रीइन्फोर्समेंट मध्ये किती अंतर असावं हेही सांगितले आहे लांबीमध्ये असणाऱ्या री इंफोर्समेंट मध्ये ओव्हरलॅपिंगसाठी 50 गुणिले बार चा व्यास एवढी किंमत सांगितली आहे आणि लांबी मध्ये असणाऱ्या बार साठी इमारतीचा प्रकार आणि किती मजले आहेत ह्यावरून असं सांगितलंय की 4 मजल्यांसाठी टाय घटकामध्ये मधल्या 4 बारचा किमान व्यास किती असावा ह्याबद्दल कोड मध्ये सांगितलं आहे जॅम्ब जवळ असणरे कॉलम ह्यासाठी असतात की दार किंवा खिडकीच्या जागेमध्ये टेंसाईल फोर्सविरोधी घटक असावा आणि तो बाकीच्या टाय कॉलम एवढा अवघड नसतो त्यामुळे इथे बारची संख्या कमी केली जाते इथे लांबी मध्ये 2 बार असतात आणि टाय बारचा आकार आणि जाडी हे सुद्धा सांगितलं गेलं आहे तसंच टाय बीम साठी पण सूचना आहेत जे भार सहन करणाऱ्या भिंतीबरोबरच असले पाहिजेत आणि ते प्रत्येक मजल्यावर भिंतीच्या वर ठेवलेले असतात हे आपण आधीच बघितलं आहे परत इथे किमान क्रॉस सेक्शन चा आकार सांगितलेला आहे जो लक्षात घेतला पाहिजे क्रॉस सेक्शनची खोली लांबीमध्ये असणारे बार किती लागतील तर 4 लागतील स्टीरप्स मध्ये किती अंतर असावे वगैरे लॅपिंग करताना 50 गुणिले बार चा व्यास असं करावं असं IS 4326 मध्ये लांबीमध्ये असणाऱ्या बार बद्दल सांगितलं आहे तसंच इमारतीच्या प्रकारानुसार बारचा व्यास बदलतो आणि त्यात सुद्धा लिंटेल मध्ये बार पुरवायचे आहेत आता हे प्लीन्थ बीम किंवा फ्लोअर स्लॅब सारखे नाहीयेत पण हे लिंटेल बँड त्याच्या पातळीवर सलग ठेवलेले असतात आणि तुम्ही IS 4326 च्या सूचना वापरू शकता ज्यात सलग असणारे लिंटेल हे 4 बारचे किंवा 2 बारचे दिलेले आहेत अशा वेळेला सुद्धा टाय कॉलम आणि टाय बीम चे रीइन्फोर्समेंट एकमेकांना जोडलेले पाहिजेत जेणेकरून टेंसाईल शक्ती येईल आणि जर ते केलं नाही तर तुमचे टाय कॉलम आणि टाय बीम हे तेवढे प्रभावी पणे काम करणार नाहीत तर अजून एक दृष्टीकोन लक्षात घेतला पाहिजे की आपण ज्या प्रकारचं बांधकाम बघत आहोत त्यात रनिंग फौंडेशन सगळ्यात जास्त वापरलं जातं तर हे नेहमीचं मेसोनारी फाउंडेशन आहे ज्यात प्लीन्थ बीम हा रनिंग फाउंडेशन वर सलग ठेवायचा आहे आणि त्यानंतर दगडी भिंतींचं बांधकाम सुरू होईल पण प्लीन्थ बीम पासून तुमच्याकडे टाय कॉलम च्या जागा असतील टाय कॉलम ची स्टील रिइन्फोर्समेंट ही प्लीन्थ बीम च्या स्टील रीइन्फोर्समेंट मध्ये जोडलेल असते तर ते आपलं भिंतीचं रनिंग फाउंडेशन आहे आणि मग आपल्याकडे रीइन्फोर्स केलेला प्लीन्थ बीम आहे आणि टाय कॉलम चं स्टील रीइन्फोर्समेंट त्याला जोडलेलं असतं आपण टाय कॉलम च्या शटरिंग बद्दल बोलत होतो तर एकीकडे टाय कॉलम च्या 2 बाजू ह्या भिंतीच्या अनियमित भागामुळे मिळतात कारण विटेची भिंत बांधली जात आहे किंवा दगडी भिंत आधीच बांधलेली आहे तर दुसऱ्या 2 बाजूंना शटरिंग ची आवश्यकता आहे आणि त्यांच्यामुळेच RC बांधून ठेवणाऱ्या घटकांचं फॉर्मवर्क तयार होतं तर तुम्ही बघू शकता की कसं ह्या पद्धतीत 2 बाजूंना टूथिंग केल्या भिंती असतात तर बाकीच्या 2 बाजूंना शटरिंग असतं जे तुम्हाला त्याच जागेवर घट्ट ठेवायला लागतं त्यासाठी तुम्ही त्यांना बांधू शकता आणि RC टाय घटकासाठी चांगलं पाणी न येणारं फॉर्मवर्क तयार करू शकता तर नॅशनल बिल्डिंग कोड मध्ये रीइन्फोर्स आणि कन्फाईंड मेसोनरी साठी काय सांगितलंय त्याचा आधार आहे ह्या सादरीकरणाच्या दुसऱ्या भागात आपण बघणार आहोत बाजूने येणाऱ्या फोर्सेस मुळे कन्फाईंड मेसोनारी कशी प्रतिक्रिया देते त्यात नक्की काय होतं त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तसंच हेही बघूयात की प्लेन मधली फ्लेग्जरल क्षमता आणि शियर क्षमता कशी काढता येईल तर आता बघुयात बाजूने येणाऱ्या फोर्सेस मध्ये कन्फाईंड मेसोनारी बांधकाम डक्टिलिटी च्या बाबतीत कसं काम करते बहुतेक ह्याची प्रीतिक्रिया ही रीइन्फोर्स मेसोनरी बांधकामच्या प्रतिक्रियेपेक्षा कमीच असणे अपेक्षित आहे पण ती री इन्फोर्स न केलेल्या भिंतीपेक्षा चांगलं काम करेल आता ही डक्टिलिटी रीइन्फोर्स मेसोनारी बांधकामापेक्षा कमी कशी काय आहे कारण इथे पसरलेली रीइन्फोर्समेंट नाहीये त्या बाबतीत जास्त डक्टिलिटी मिळाली असती पसरलेली रीइन्फोर्समेंट उपलब्ध नाहीये आपण बांधून ठेवणारे घटक बघतोय जसे की मध्य ते मध्य 3 ते 4 मीटर अंतरावर असलेले टाय कॉलम त्यामुळे डक्टिलिटी ही रीइन्फोर्स केलेल्या बांधकामापेक्षा कमीच असणार आहे मग शक्ती बाबतीत काय तर ही रीइन्फोर्स न केलेल्या बांधकामापेक्षा जास्त असेल कारण बांधून ठेवणाऱ्या घटकांनी बंदिस्त पणा दिला आहे तर रीइन्फोर्समेंट नसलेल्या बांधकामात वेळेआधीच जाणारे तडे हे बांधून ठेवणाऱ्या घटकांमुळे रोखले जातात त्यामुळे तो बंदीस्तपणा बांधून न ठेवलेल्या भिंतींचा शियर रेझीस्टन्स वाढवतो त्यामुळे काय महत्वाचं आहे की जर तुम्ही कोड ला गरज नसताना अवघड गणना करणार असाल पण जर तुम्हाला साधं बंदिस्त नसलेलं मेसोनारी बांधकाम रचायचं असेल तर तुम्हाला गणना कराव्या लागतील तुम्हाला क्षमतेच्या चाचण्या घ्याव्या लागतील आणि तुम्ही कुठलंही मॉडेल घ्या त्यामध्ये रीइन्फोर्समेंट नसलेल्या भिंतीत आणि बांधून ठेवणाऱ्या घटकांमध्ये जोडीचा प्रभाव असला पाहिजे आणि खरंतर ह्या बाबतीत खूप साहित्य उपलब्ध आहे जसे की ईस्टर्न युरोप मध्ये टॉमेझेविक आणि कंपनी यांनी केले आहे तसंच साऊथ आफ्रिकेत केले आहे जे की गणनात्मक दृष्टिकोन ठेवून केले आहे बाजूने येणाऱ्या फोर्स मुळे होणाऱ्या वागणुकीवर शक्तीवर आणि कन्फाईंड मेसोनारी च्या आकारबदलावर आधारित आहे आणि तुम्ही सुद्धा आपण असंच काही काम बघणार आहोत की ज्यामुळे कन्फाईंड मेसोनारी बांधकामात प्लेन मधील फ्लेग्जरल क्षमता आणि शियर स्ट्रेंथ समजेल तर बघुयात की कन्फाईंड मेसोनारी भिंतीत फ्लेग्जरल रेझीस्टन्स च्या बाबतीत नक्की काय होतं आधीच बघितल्याप्रमाणे आपण घटकांकडे बघत नाहीये RC घटक जे फ्लेग्जरल रेझीस्टन्स देतात ते तसे द्यायला नको आहेत ते बांधून ठेवणारे घटक म्हणून काम करतात आणि टेंसाईल स्ट्रेंथ देण्यासाठी बनवले गेले आहेत ज्यामुळे एक बंदिस्तपणा मिळतो तर गणना करून आणि असं समजून की हे फ्लेग्जरल घटक चुकीचे आहेत तुम्हाला तसा परिणाम उपलब्ध असणाऱ्या RC घटकांमध्ये असणाऱ्या कमी आकाराच्या स्टील रीइन्फोर्समेंट मुळे मिळणार नाही तर हे लक्षात ठेवलं पाहिजे तर आता आपण अशी भिंत बघुयात की जिच्या 2 टोकांना 2 टाय कॉलम आहेत ज्यामध्ये 4 रीइन्फोर्समेंट बार आहेत आणि त्यांचा एरिया आहे Arv बंदिस्त करणाऱ्या घटकाची खोली d दाखवली गेली आहे जसं की तुम्ही इथं बघू शकता इथे 2 टोकांना 2 बंदिस्त करणारे घटक आहेत आणि बंदिस्त केलेली भिंत मध्यभागी आहे आता प्लेन मध्ये बेंडिंग साठी किती क्षमता आहे हे बघण्यासाठी काही मॉडेल्स आहेत आणि इथं जे मॉडेल बघत आहोत ते ईस्टर्न युरोप मध्ये टॉमेझेविक आणि सहकाऱ्यांनी तयार केलेले आहे तर अल्टीमेट फ्लेग्जरल रेझीस्टन्स काढण्यासाठी अशी संकल्पना आहे की जेव्हा भिंतीच्या दोन्ही बाजूंना स्ट्रेस ब्लॉक असतात आपण फ्लेग्जरल क्षमतेचं अनुमान बघितलं आहे रीइन्फोर्समेंट नसलेली भिंत ही तिच्या सगळ्यात जास्त उपलब्ध होऊ शकणाऱ्या कॉम्प्रेशन शक्ती पर्यंत पोहोचते पण आता तुम्हाला ह्या कॉम्प्रेशन मधल्या शेवटच्या ब्लॉकमध्ये बदल करावा लागेल कारण आता तिथे काँक्रिट ब्लॉक आहे जो टेंसाईल रेझीस्टन्स असलेल्या टाय कॉलम चा भाग आहे आणि म्हणून कडेचा कॉम्प्रेशन ब्लॉक ही वेगळी संकल्पना आहे आणि त्याचे 2 वेगळे घटक आहेत एक स्टील रीइन्फोर्समेंट असलेला एक आणि नसलेला एक तर टॉमेझेविक इथं दुसऱ्या एका सारख्या कॉम्प्रेशन ब्लॉक चा वापर करतो ज्याची रुंदी a आहे तुम्ही इथं बघू शकता इथं 2 विरोध करणारे घटक आहेत एक आहे तो विटेच्या भिंतीमुळे येणाऱ्या कॉम्प्रेशन ला विरोध करणारा आणि दुसरा आहे रीइन्फोर्स टाय कॉलम तर हे मॉडेल असं सांगते की तुम्ही रीइन्फोर्स काँक्रिट इलेमेंट चा बंदिस्त करणारा परिणाम कसा लक्षात घ्याल आणि साजेशा स्ट्रेस ब्लॉक साठी एक्सप्रेशन देतं नक्कीच आपण याच सारखा स्ट्रेस ब्लॉक बघतोय जो आपण आधी बघितलेल्या रीइन्फोर्स मेसोनारी किंवा रीइन्फोर्स काँक्रिट स्ट्रेस ब्लॉक सारखा आहे जिथे ऍक्सिअल फोर्स रिझल्टंट हा 0 85fm t नी समतोलीत केला जातो तर तो भाग तसाच राहतो पण अजून एक नवीन घटक मिळतो जिथं d ही बंदिस्त करणाऱ्या घटकाची क्रॉस सेक्शनल बाजू आहे आणि n अजून एक घटक आहे जो ह्याठिकाणी विरोध करणाऱ्या 2 घटकांचं काम करतो तर ह्याला इक्विव्हॅलन्स फॅक्टर n म्हणतात आणि हा फॅक्टर म्हणजे काँक्रिट ची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आणि मेसोनारी ची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ यांचं गुणोत्तर आहे तर आपण दोन वेगळे पदार्थ बघत आहोत ग्राऊट आणि स्टील रीइन्फोर्समेंट आहे आणि मेसोनरी आहे तर n ची किंमत 1 असू शकते किंवा 1 पेक्षा जास्त असू शकते पण ती 1 पेक्षा कमी नसावी तर पहिल्या बाबतीत टाय कॉलम मधील स्टील रीइन्फोर्समेंट ही कॉम्प्रेशन मध्ये आहे तर ऍक्सिअल फोर्स रेझीस्टन्स एकूण ऍक्सिअल फोर्स इक्विलिब्रियम ह्या स्ट्रेस ब्लॉक च्या जागेवरूनच येत आहे त्यामुळे एकूण N हे 0 85fmt नी समतोलीत केलं गेलं जो मेसोनारी मधून येणारा रेझीस्टन्स आहे पहिला भाग हा संपूर्ण मेसोनारीमधून येणारा रेझीस्टन्स आहे दुसरा भाग हा काँक्रिट ब्लॉक मधून येणारा 0 85fctd हा रेझीस्टन्स आहे आणि तुमच्याकडे रेझीस्टन्स आहे तुम्हाला कडेचे घटक जे टेंसाईल फोर्स आणि कॉम्प्रेसिव्ह फोर्स देणार आहेत ते लक्षात घेतले पाहिजेत आणि म्हणूनच तो Arv आहे म्हणजे टेंसाईल बाजूला आणि कॉम्प्रेसिव्ह बाजूला असलेल्या रीइन्फोर्समेंट चा क्रॉस सेक्शनल एरिया आणि यिल्ड झाला आहे का नाही त्यावरून कमी जास्त ठरतो तर ह्या वेळेला आपण कॉम्प्रेशन रीइन्फोर्समेंट बघतोय तर ह्यापासून आपल्याला अल्टीमेट मोमेंट काढता येईल आणि ऍक्सिअल फोर्स आणि ह्यापैकी प्रत्येक घटक ह्यांना वेगवेगळ्या इसेन्ट्रीसिटी आहेत आणि म्हणूनच ह्या सगळ्या घटकांना उपलब्ध असलेल्या लिव्हर आर्म ने गुणून एकूण मोमेंट रेझीस्टन्स ही काढली जाते स्टील रीइन्फोर्समेंट साठी लिव्हर आर्म हा 1 d जो d2 च्या दुप्पट आहे आणि कडा बंदिस्त करणाऱ्या घटकांमध्ये हा लिव्हर आर्म हा d आहे MuArv fy0 85nfmdt तर ह्या गणनेत आपण कॉम्प्रेशन रीइन्फोर्समेंट ची किंमत धरत आहोत कॉम्प्रेशन रीइन्फोर्समेंट कडून येणारा वाटा तुम्ही दुर्लक्षित करू शकता पण असं असेल तर आपण ऍक्सिअल फोर्स इक्विलिब्रियम बघत नाही आहोत कारण कॉम्प्रेशन रीइन्फोर्समेंट कडून येणारा वाटा आपण धरत नाहीये तुम्ही बघत असाल की फक्त मायनस Arv गुणिले f y घटक घेतला आहे आणि म्हणून ह्या उतारावरून हे कळतं की जर इक्विव्हॅलंट स्ट्रेस ब्लॉक काढला तर तुम्हाला ही गोष्ट लक्ष्यात ठेवावी लागेल की तुम्ही एकच फोर्स ऍक्सिअल फोर्स इक्विलिब्रियम मध्ये आणू शकता तर स्ट्रेस ब्लॉक हा a म्हणून काढला जातो आणि तसंच सगळ्यात मोठी मोमेंट काढता येईल पण फक्त फरक एवढाच असेल a ची किंमत वेगळी असेल कारण आधीच्या आकडेमोडीत कॉम्प्रेशन रीइन्फोर्समेंट धरली होती त्यामुळे तुम्ही बघू शकता की कन्फाइनिंग घटकांकडून काही वाटा उचलला जातोय पण त्याला फ्लेग्जरल घटक म्हणता येत नाही जो प्लेन मधील फ्लेग्जरल रेझीस्टन्स मध्ये भर घालेल हे असं घडतं जेव्हा आपण फ्लेग्जरल रेझीस्टन्स लक्षात घेतो पण जेव्हा तुम्ही शियर रेझीस्टन्स लक्षात घेतला तर शियर स्ट्रेंथ मॉडेल जे टॉमझेविक आणि क्लेमेंक नी बनवलं आहे ते हे सगळ्यात जास्त योग्य ठरेल कन्फाईंड मेसोनारी मधील प्लेन मधील शियर रेसिस्टन्स काढण्यासाठी ह्या ठराविक मॉडेल मध्ये टाय इलेमेंट आणि भिंती मध्ये जे काही होतं त्यामुळे जास्तीचा ऍक्सिअल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस येतो त्यामुळे जेव्हा भिंतीवर गुरुत्वाकर्षण आणि बाजूचे फोर्स येतात तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस तयार होतोच पण जास्तीचा स्ट्रेस हा तयार होतो तो म्हणजे भिंत ही टाय कॉलम मध्ये बंदिस्त केल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये होणाऱ्या संपर्कामुळे त्यामुळे जेव्हा खरंच आपण ह्या भागाकडे बघतो तेव्हा कळतं की गुरुत्वाकर्षणामुळे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस येतोच पण कन्फायनिंग एलमेंट्स आणि भिंतीच्या संपर्कामुळे सुद्धा थोडा जास्तीचा स्ट्रेस येतो आणि जर ह्या जास्तीच्या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस चा अंदाज आला आणि तो भिंतीची शियर स्ट्रेंथ काढायला वापरता आला तर तुम्ही स्पष्टपणे ह्या संपर्कामुळे होणाऱ्या परिणामाचा विचार केला आहे तर हाच ह्या दृष्टीकोनाचा पाया आहे इथं Ni हा जास्तीचा कॉम्प्रेशन फोर्स आहे जो उलटून पडायला विरोध करतोय म्हणजेच कन्फायनिंग इलेमेंट हे उलटून पडायला विरोध करतायत म्हणजे असं आहे की ही भिंत खरं तर उलटून पडायला पाहिजे पण तसं न होता जे कन्फायनिंग इलेमेंट आहेत ते कॉम्प्रेशन टो पाशी कॉम्प्रेशन वाढवतात हा परिणाम तुम्ही लक्षात घेताय आणि तुम्ही स्पष्टपणे त्यांचं महत्वाचं काम हे भिंतीची शियर कपॅसिटी वाढवण्यासाठी वापरताय तर आपण असं म्हणतोय की एकूण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस जो आहे तो 2 घटकांमुळे बनलेला आहे एक घटक हा गुरुत्वाकर्षणामुळे आहे आणि दुसरा घटक हा संपर्कामुळे आहे v हा गुरुत्वाकर्षणाच्या उभ्या घटकामुळे आहे आणि i हा संपर्कामुळे आलेला आहे उभ्या लोड मुळे येणारा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस हा आहे आणि संपर्कामुळे येणारा जास्तीचा स्ट्रेस हा आहे हे संपर्कामुळे येणारे फोर्सेस जे आहेत त्यांचा पाया हा इन्फिल पॅनल मेसोनारी इन्फिल पॅनल आणि RC कॉलम इलेमेंट इंटरॅक्शन यांच्यावर झालेल्या अभ्यासात आहे आणि म्हणून ही समानता आहे आणि इन्फिल्ड RC फ्रेम आणि त्याची शियर कपॅसिटी ह्यावर तो आधारित आहे तर ह्या गणनेमध्ये आपण हे बघतोय की Ni ची किंमत किती असू शकते आणि त्याचा वापर एकूण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस काढताना करता येईल का त्यानंतर परत एकदा अन रीइन्फोर्स मेसोनारी च्या शियर स्ट्रेंथ मॉडेल मध्ये जाऊन रीइन्फोर्स भिंतीची शक्ती काढता येईल तर ह्या सूत्रामध्ये एक भौमितिक मापदंड वापरला आहे भिंतीच्या आकारामुळे किती इंटरॅक्शन फोर्स येईल याचाही विचार केला जातो त्यामुळे जर एखादी खूप मोठी भिंत असेल तर hl हे गुणोत्तर बघा आणि जर खूप छोटी भिंत असेल आणि तिला बंदिस्त करण्यासाठी कमी इलेमेंट्स असतील तर इंटरॅक्शनचा परिणाम कमी होईल जर तुम्ही तसे इलेमेंट्स वाढवले तर इंटरॅक्शन फोर्सेस वाढतील तर हे काढताना आकाराची मोठी आणि महत्वाची भूमिका आहे तर कॅलिब्रेशन आणि प्रयोगाच्या निकलानुसार ही किंमत 54 अशी धरली जाते त्यामुळे00v 0iजिथे 0NwAw आणि दुसरा फोर्स NiAw हा आपल्याला काढायचा आहे आणि Ni ही किंमत लॅटरल फोर्स वरून काढली आहे भिंतीवर परिणाम करणारे लॅटरल फोर्सेस किती लॅटरल फोर्सेस भिंतीवर परिणाम करत असतात त्यावरून कन्फाईनमेंट चा परिणाम किती होतो ते ठरतं NiHh1Hnw1 तर आपण आता एक्सप्रेशनचं शेवटचं स्वरूप बघत आहोत आपण काय करत आहोत तर तिसऱ्या मॉड्युल मध्ये आपण बघितलं की भिंतीची शियर स्ट्रेंथ कशी काढावी आणि आपल्याला डायगोनल टेन्शन फेल्यूअर प्रणालीसाठी सूत्र मिळालं आपल्याला माहीत आहे की मेसोनारी वॉलच्या एकूण शियर स्ट्रेंथच्या सूत्राचं स्वरूप काय असेल तर आधीच्या सुत्रांमध्ये आपण lt ठेवलं आहे पण त्या ऐवजी Aw ठेवलं जो की भींतीचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे तर हे आपल्याला माहीत असलेलं सूत्र आहे ज्यामध्ये ftu ही मेसोनारीची नेहमीची टेंसाईल स्ट्रेंथ आहे तर हे एकूण शियर फोर्स चे सूत्र आहे जेव्हा डायगोनल टेन्शन प्रणाली काम करत असते म्हणून आपण त्याला शियर स्ट्रेंथ चा पाया म्हणून वापरतो पण नंतर हे विकसित करतो कारण आपल्याकडे आहे आणि हे आता आपण अशा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस नी बदलू शकतो जो उभ्या लोडमुळे किंवा संपर्कामुळे आला असेल 0NwAw1Aw तर आपण फक्त एवढंच करतोय की जो नवीन सूत्रासकट आहे त्याला मूळच्या अनरीइन्फोर्स मेसोनरी शियर स्ट्रेंथ च्या सूत्रात घालूया आणि काही बदल करून आणि उजव्या बाजूने H काढून टाकून आपल्याला शियर फोर्स ऑफ कन्फाईंड मेसोनरी चं सूत्र मिळेल हे कशावर अवलंबून असेल तर ftu भिंतींचा एरिया आणि अंदाजे काढलेला Nw जो गुरुत्वाकर्षणाशी जोडलेला आहे b ही भिंतीची रुंदी आहे आणि अजून एक घटक आहे CI जो वापरलाय आणि तो म्हणजे 2bh आहे तर हे सोपं केलं आहे अल्फा हा एक घटक आहे ज्याबद्दल आपण आधी बोललो आणि त्याची किंमत 54 आहे ह्याला इंटरॅक्शन कोईफिशीयंट म्हणतात त्याच्यामुळेच हा वाटा घडतो संपूर्ण भिंतीच्या बरोबर जिथे इंटरॅक्शन फोर्स काम करतो ते सगळं हा इंटरॅक्शन कोईफिशीयंट लक्षात घेतो तसंच भिंतीच्या आडव्या क्रॉस सेक्शनवर इंटरॅक्शन फोर्स चं वितरण आणि शियर स्ट्रेसच वितरण सुद्धा हा इंटरॅक्शन कोईफिशीयंट लक्षात घेतो तर कन्फाईनमेंट मुळे येणारा शियर स्ट्रेंथ चा एक भाग काढायला ह्याची मदत होते खरंतर त्यामध्ये अजून एक भाग आहे जो डॉवेल ऍक्शन मुळे येतो जर तुम्ही ह्या दोन ठिकाणी असलेले कन्फायनिंग इलेमेंट बघितलेत तर त्यांच्यामध्ये स्टील रीइन्फोर्समेंट आहे आणि ज्या अर्थी भींतीमध्ये शियर मुळे होणारा आकारबदल आहे त्यामुळे तिथं स्टील रीइन्फोर्समेंटची डॉवेल ऍक्शन असणार आहे हा वाटा काही छोटा नाहीये त्यामुळे कन्फाईंड भिंतीची एकूण शियर स्ट्रेंथ म्हणजे कन्फाईंड अनरीइन्फोर्स मेसोनरी भिंतीचा वाटा आणि डॉवेल ऍक्शन मुळे येणारा वाटा ह्यांची बेरीज आहे तर डॉवेल ऍक्शन ही कन्फायनिंग इलेमेंट मधल्या बार मध्ये लक्षात घेतली जाते त्यामुळे त्या इलेमेंट मध्ये किती रीइन्फोर्समेंट बार आहेत आणि हे कुठून येतं तर उभी आणि आडवी रीइन्फोर्समेंट असलेल्या भिंतीच्या अभ्यासावरून आणि अभ्यास करून सूत्र तयार केलं आहे ते डॉवेल ऍक्शन मुळे येणाऱ्या वाट्यासाठी आणि ही ऍक्शन वितरीत केलेली उभी रीइन्फोर्समेंट असलेल्या मेसोनरी वॉल मध्ये होते Priestley आणि Bridgeman यांचे काम बघून तुम्हाला हा वाटा किती आहे ह्याचा अंदाज येईल प्रत्येक उभा रीइन्फोर्समेंट बार हा 0 06drv2 एवढा वाटा देणं अपेक्षित आहे ही किंमत म्हणजे उभ्या रीइन्फोर्समेंट बार चा व्यास गुणिले ग्राऊट च्या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ चं वर्गमूळ आणि स्टीलची कॉम्प्रेसिव्ह आणि टेंसाईल स्ट्रेंथ ग्राऊट आणि डॉवेल यांच्यातील संपर्काच्या फोर्स मुळे आलेली वितरित बेंडिंग मोमेंट आणि डॉवेल ऍक्शन ह्या दोन्हींच्या एकत्रित प्रणालीवर हे सगळं अवलंबून आहे आणि तुमच्याकडे क्रॉस सेक्शन मध्ये किती बार आहेत त्याने ह्याला गुणलं जातं म्हणून कन्फाईंड मेसोनरी वॉलची एकूण शियर स्ट्रेंथ ही आधीच्या गणनेची बेरीज करून काढली जाते ज्यामध्ये आपल्याला कळलं होतं की कन्फायनिंग इलेमेंट च्या शियर स्ट्रेंथ चा वाटा किती आहे आणि डॉवेल ऍक्शन चा वाटा किती आहे तर इकत्रीतपणे आपल्याला कन्फाईंड मेसोनरी वॉल चा एकूण शियर रेझीस्टन्स मिळेल जो अनरीइन्फोर्सड मेसोनरी वॉल च्या शियर स्ट्रेंथ पेक्षा जास्त असणं अपेक्षित आहे ह्याबरोबरच मी कन्फाईंड मेसोनरी कन्स्ट्रक्शन वरची चर्चा थांबवतो नॅशनल बिल्डिंग कोड मध्ये दिलेल्या कन्फाईंड मेसोनरी बांधकामाच्या सूचनांवर सुद्धा मी चर्चा केली पण तुम्हाला शियर कपॅसिटी आणि प्लेन मधील बेंडिंग रेझीस्टन्स काढून अवघड दृष्टिकोन वापरणार असाल तर मेकॅनिक्स वर आधारित साधी आणि अर्धी खरी अशी गणना आहे जी वापरून तुम्ही हे पडताळू शकता आणि बऱ्याच प्रयोगांच्या अभ्यासावरून हे दाखवलं गेलं आहे आणि चिली सारख्या देशात आलेल्या खऱ्या भूकंपाने सुद्धा हे दाखवलं आहे की ही पद्धत अमलात आणायला खूप सोपी आहे ह्यासाठी अवघड अभियांत्रिकी लागत नाही पण मोठ्या भूकंपामध्ये ह्याचा परिणाम खूप चांगला आहे तर ह्याचबरोबर मी हा भाग संपवतो जो की मी सांगत असलेला मॉड्युल 5 मधला दुसरा खास विषय आहे धन्यवाद